तर आत्ताच आपण उदाहरण 5 पाहिले आता परत एकदा उदाहरण वाचूया एक ट्रान्समिशन लाईन नदीवरून जात असून पाण्याच्या पातळी पासून वर 30𝑚 आणि 70𝑚 उंचीच्या दोन टॉवर्समध्ये बांधली आहे दोन टॉवर्समधील अंतर 250 𝑚 आहे कंडक्टरचे वजन 0 8 𝐾𝑔𝑚 इतके आहे 2 कंडक्टरमधील ग्राउंड क्लिअरन्स आणि दोन टॉवरमधील पाण्याची पातळी 45 𝑚 इतकी असेल तर कंडक्टरमधील टेंशन किती असेल हे शोधा तर ही आकृती आहे हा पॉईंट A आणि हा पॉईंट B आहे आणि पाण्याच्या पातळी पासून मध्यबिंदू ची उंची 45m आहे आणि येथून इथपर्यंत 30 mआणि येथून इथपर्यंत 70 m आहे तर आपण असे गृहीत धरले आहे की हे पॅराबोलिक कॉन्फिगरेशन आहे लांबी L 250 m आहे आणि s130 m s270 m आणि ही पाण्याची पातळी आहे आणि W0 8 Kgm आहे तर h70 3040 m हा 2 सपोर्टच्या उंची मधील फरक आहे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन्ही टॉवर उच्चतम सॅग असलेल्या एकाच बाजूला आहेत 𝑥1 निगेटिव्ह आहे इक्वेशन 61 वापरून hW2Tx22 x12 𝑥1 निगेटिव्ह असल्यामुळे x1x2L हे आपण आधी पाहिलं आहे म्हणजे x2L x1 तर हे वरील इक्वेशन मध्ये भरल्यास hW2TL x12 x12W2T असे मिळेल हे इक्वेशन 1 असेल म्हणूनच पॉईंट Aआणि पॉईंट B मधील फरक h40 m इतका असेल या सर्व किमती इक्वेशनमध्ये भरल्यास 0 8×2502T250 2x140 असे मिळेल हे इक्वेशन 250 2x12T0 4 असे सुद्धा लिहू शकतो हे इक्वेशन 2 असेल पॉईंट Aआणि पॉईंट P साठी पाण्याच्या पातळीचा मध्यबिंदू 45 आहे म्हणूनच पॉईंट Aआणि पॉईंट P मधील फरक h45 3015 m इतका असेल हे सुद्धा आकृतीमध्ये दिले आहे Aआणि P मधील आडवे अंतर 250 इतके आहेकारण P हा मध्यबिंदू आहे जर यालाA आणि याला P असे म्हटले तर आडवे अंतर AP असेल आणि हा मध्यबिंदू असेल तर याची संपूर्ण लांबी 250 आहे त्यामुळे AP2502125 m इतका असेल आणि या सर्व किमती इक्वेशनमध्ये भरल्यास 0 8×1252T125 2x115 असे मिळेल हे इक्वेशन 125 2x12T0 3 असे सुद्धा लिहू शकतो आणि ते पुढे सोडवल्यास T1250 Kg असे मिळेल आणि x1 125 m कारण मी सांगितल्याप्रमाणे 𝑥1 निगेटिव्ह असेल तर x 1 125 mअसे मिळाले आता उदाहरण 6 पाहूया दोन टॉवर्समध्ये ट्रान्समिशन लाईन बांधली आहे ते एकमेकांपासून 30m अंतरावर आहेत त्यांच्या उंची मध्ये 10m चा फरक आहे म्हणजे ते समान उंचीवर नाहीत कंडक्टरची रेडियस 1 cm आणि वजन 2 3 Kgm इतके आहे तर तुम्हाला खालच्या बाजूच्या सपोर्टवर हवेचा दबाव 55 Kgm2 इतका असताना सॅग किती असेल शोधायचे आहे कॉपरची टेनसाईल स्ट्रेंथ 422×105Kgm2 दिली आहे आणि सेफ्टी फॅक्टर 2 3दिला आहे तर तुम्हाला खालच्या बाजूच्या सपोर्टवर असणारा सॅग शोधायचा आहे तर लांबी L300 m कंडक्टरचे वजन W2 3 Kgm कंडक्टरची रेडियस 1 cm दिली आहे त्यामुळे डायमीटर dc2 cm इतका असेल आता इक्वेशन 80 वापरून Fdc100×p Kgm2100×55 Kgm1 1 Kgm असे मिळेल आता इक्वेशन 83 वरून आपल्याला माहित आहे की WeF2W2 असे असते सर्व किमती इक्वेशनमध्ये भरल्यास We1 122 322 55 Kgmअसे मिळेल कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया Acdc242243 142 cm23 142×10 4 m2 हा असेल सेफ्टी फॅक्टर 2 3दिला असल्यामुळे T422×105×3 35764 88 Kgहे सहजच शोधू शकतो जर आकृती 5 पाहिली तर त्यामध्ये दोन्ही सपोर्ट वेगवेगळ्या उंचीवर आहेत कंडक्टरचा सर्वात खालचा बिंदू O आहे इक्वेशन 65 वापरून x1L2 hTWeL हे मिळाले दोन सपोर्टच्या उंची मधील फरक h10 m आहे कारण असे उदाहरणत दिले आहे म्हणून दोन सपोर्टच्या उंची मधील फरक h10 m आहे म्हणून x13002 10×5764 882 65 m तर x174 65 m इक्वेशन 58 वापरून विविध उंचीवर असणाऱ्या सपोर्टच्या सर्वात खालच्या पातळीवरील सॅग शोधू शकतो तर इक्वेशन 58 d1Wex122T असे आहे म्हणून W e2 55 Kgm x174 65 m आणि T5764 88 Kg म्हणूनच d12 881 232 m एवढे असेल हा We आणि कंडक्टरचे वजन W यामधील आहे तर cos WWe ची किंमत θ25 6° इतकी असेल तर वर्टीकल सॅग d1cos 1 32 55 m1 111 m इतका असेल तर ही सर्व उदाहरणे सोपी आहेत फक्त थोड्या सरावाची गरज आहे आता दुसरे उदाहरण पाहूयात एका ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टरचे वजन 1 16 Kgm डायमीटर 1 7 cm आणि अल्टिमेट स्ट्रेंथ 32×106Kgm2आहे जेव्हा 300 m लांबीवर असणाऱ्या आणि आणि उंचीमध्ये 12 m फरक असणाऱ्या दोन टॉवरमध्ये बांधलेला आहे दोन्ही सपोर्टमधील उंच असणाऱ्या टॉवरसाठी सॅग शोधा कंडक्टरवर 1 Kgm बर्फ साठवलेला आहे आणि सेफ्टी फॅक्टर 2दिला आहे तर आपण असे गृहीत धरत आहोत की कंडक्टरवर बर्फ साठवलेला आहे L300 mW1 16 Kgm आणिWi1 Kgm हे सर्व दिलेले आहे कंडक्टरचे संपूर्ण वजनWTWWi1 1612 16 Kgm इतके असेल दोन सपोर्टच्या उंची मधील फरक h12 m आहे डायमीटर 1 7 cm या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आता बर्फ नसताना क्रॉस सेक्शनल एरिया AC4dc2 हा असेल तर Ac41 7210 4m22 27×10 4m2 इतका मिळेल सेफ्टी फॅक्टर 2दिला आहे आणि अल्टिमेट स्ट्रेंथ 32×106Kgm2आहे म्हणून T32×106×2 27×10 423632 Kg एवढा असेल आता इक्वेशन 66 वापरून उंच असणाऱ्या सपोर्टच्या सर्वात खालच्या बिंदूचे अंतर शोधू शकतो x2L2hTWTL300212×36322 26 m असे मिळाले तर वर्टीकल सॅग इक्वेशन 59 वरून d2WTx222T2 03 m इतका असेल आता पुढे एका ट्रान्समिशन लाईनची लांबी 300 m सेफ्टी फॅक्टर 2दिला आहे आणि अल्टिमेट स्ट्रेंथ 600 Kgआहे सॅग 2 mअसेल तर पुढील गोष्टी शोधा कंडक्टरचे वजन लाईनची लांबी तर लांबी 300 m दिलेली आहे त्यामुळे Tultimate strengthfactor of safety600023000 Kg इतके असेल आता इक्वेशन 55 वरून सॅग dWL28T असा लिहू शकतो म्हणूनच d2 mL300 mT3000 Kg या सर्व किमती वरील इक्वेशन मध्ये भरल्यास W×30028×30002 तर W0 533 Kgm इतका असेल आता इक्वेशन 57 वापरून लाईनची लांबी शोधूयात lL18d23L230018×223×3002300 mअसे मिळेल म्हणजे कंडक्टरची लांबी आणि आडवे अंतर हे जवळपास 300 m आहे कारण सॅग 2 m दिला आहे तो खूप कमी आहे आता शेवटचे उदाहरण 9 पाहूया ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टरचा डायमीटर 0 93 cm कंडक्टरचे वजन 0 6 Kgm आणि ब्रेकिंग स्ट्रेंथ 2000 Kg सेफ्टी फॅक्टर 2दिला आहे जेव्हा सेफ्टी फॅक्टर दिलेला असतो तेव्हा ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे अल्टिमेट टेनसाईल स्ट्रेंथ असते लांबी 200 m दिलेली आहे आणि दोन्ही सपोर्ट एकाच उंचीवर आहेत लाईनवर हवेचा दबाव 40 Kgm2 इतका आहे बर्फाची जाडी1 25 cm इतकी आहे बर्फाचे वजन 912 Kgm3आहे तर सॅग आणि वर्टीकल सॅग शोधा आता L200 m W0 60 Kgm असे आहे तर बर्फाचे पर मिटर लेन्थ वजन इक्वेशन 73 वापरून शोधू शकतो WiWct1dct1×10 4Kgm हे आपण पाहिले आहे t 11 25 cm dc0 93 cm Wc912 Kgm3म्हणून Wi912×pi×1 2510 4Kgm0 7807 Kgm म्हणूनच WTWWi0 600 78071 3807 Kgm असे मिळेल इक्वेशन 82 वापरून हवेचा दबाव शोधू शकतो तर Fdc2t1100p Kgm हे इक्वेशन 82 आहे p40 Kgm2 F0 25100×40 Kgm असे मिळेल म्हणून F1 372 Kgm इतका असेल इक्वेशन 83 वापरून कंडक्टवर येणारा इफेक्टिव्ह लोड शोधूयात WeF2WWi2F2WT21 37221 38072 असे मिळाले आता सेफ्टी फॅक्टर 2दिला आहे म्हणजे T200021000 Kg इतका असेल म्हणूनच सॅग dWeL28T हे आपण आधीच शोधले आहे तर dWeL28T1 73 m इतका येईल आणि त्यामुळे वर्टीकल सॅगdcos d×WTWe9 38071 9035 m असे येईल तर आतापर्यंत आपण सॅग आणि टेन्शन यावर 9 उदाहरणे पाहिली याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आता सॅग आणि टेन्शन हा धडा संपवण्याआधी कंडक्टरचे एओलियन व्हायब्रेशन किंवा रेझोनंट व्हायब्रेशन पाहुयात साधारणपणे कंडक्टर हवेमध्ये झोके घेत असतात हे आपल्याला माहित आहे कारण वारा नेहमी काही वेगात वाहत असतो आणि त्याशिवाय एओलियन व्हायब्रेशन किंवा रेझोनंट व्हायब्रेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हायब्रेशनला सामोरे जाऊ शकते तर अशा प्रकारच्या एओलियन व्हायब्रेशन किंवा रेझोनंट व्हायब्रेशनची एम्पलीट्यूड 0 5 cmएवढी खूप कमी असते जास्त फ्रिक्वेन्सी असल्यास म्हणजे 50 100 Hz इतकी असल्यास हवेच्या कमी वेगामुळे असे होते म्हणजे 10 30 Kmhr हा हवेचा खूप कमी वेग असेल तर फ्रिक्वेन्सीचा एम्पिरिकल फॉर्म्युला f50udc हा असेल हे इक्वेशन 85 असेल येथे u म्हणजे हवेची वेलोसिटी Kmhr असेल आणि dc म्हणजे कंडक्टरचा डायमीटर असेल तो मिलिमीटरमध्ये आहे तर लूपची लांबी ही वेव्हलेन्थच्या अर्धी असून ती टेन्शन T आणि कंडक्टरचे वजन W यावर अवलंबून असेल आणि पुढील प्रमाणे दिली जाईल λ12fTW हे इक्वेशन 86 असेल जर हवेची वेलोसिटी u30 Kmhr आणि कंडक्टरचा डायमीटर dc3 cm30 mm असेल तर f50×303050 Hz असे मिळेल हे सर्व आपण गृहीत धरले आहे 50 Hz फ्रिक्वेन्सीला कंडक्टर व्हायब्रेट होईल आता जर T5096 84 Kg50 kNआणिW1 6 Kgm असे घेतले तर लूपची लांबी λ1 8 m असेल तर सर्व कंडक्टर्स मध्ये असे व्हायब्रेशन होत असतात या व्हायब्रेशन ची मॅग्नेट्यूड कमी असल्यामुळे ते घातक नसतात पण ACSR कंडक्टरची डायमीटर आणि वजन जास्त असल्यामुळे अशा व्हायब्रेशनचा यावर परिणाम होतो आता पुढे ट्रान्समिशन लाईनमधील व्हायब्रेशन कमी करण्यासाठी वापरण्यात येणारा स्टॅक ब्रिज डॅम्पर आकृती 17 मध्ये दाखविला आहे त्यामध्ये छोट्या लांबीच्या स्टील केबलच्या दोन्ही बाजूस 2 वजने असतात आणि ते दोन्ही बिंदूच्या मध्यभागी अडकवलेले असतात त्याला व्हायब्रेशन नोड असे म्हणतात तर व्हायब्रेशनमुळे डॅम्परची हालचाल होते आणि स्टील केबलमध्ये आतील स्ट्रॅन्डमुळे ऊर्जा शोषली जाते तर या कोर्ससाठी या गोष्टी आवश्यक नाही मग आपल्याला तपशीलवार गणिताकडे जावे लागेल म्हणूनच या कोर्ससाठी हे योग्य नाही काही कल्पना असणे योग्य आहे परंतु एका विशिष्ट डॅम्परची लांबी अंदाजे 60 सेमी आहे आणि सुमारे 5 किलोग्राम किंवा त्याहून अधिक वजन योग्य नाही कधीकधी आपण ट्रान्सलेशन लाइनमध्ये या प्रकारची वस्तू पाहू शकता आणि दुसरी म्हणजे सरपटणारे किंवा हलणारे कंडक्टर ही सॅग आणि टेन्शन धड्यामधील शेवटची गोष्ट आहे तर ही व्हायब्रेशन कमी फ्रिक्वेन्सीवर आहेत जी 0 25 2Hz आहेत तर हे कंडक्टरचे सरपटणे किंवा हलणे आहे तर एम्पलीट्यूड 6 मीटर पर्यंत असू शकते आणि सामान्यत कंडक्टरवरील बर्फाच्या असमान थरांमुळे असे घडते तर कंडक्टरच्या सरपटल्यामुळे किंवा हलन्यामुळे असे होते तर हे व्हायब्रेशन स्वतः मुळे होते जेव्हा बर्फाच्छादित कंडक्टरवर हवा वाहते विशेषत जेथे ट्रान्समिशन लाईन व्हायब्रेशनच्या काटकोनात जमिनीच्या उतारास असतात कारण वारा खरंतर उतारावर प्रवास करतो आणि कंडक्टरच्या खाली जाताना दिसतो यामुळे कंडक्टर सरपटल्यासारखा होतो तर कंडक्टरच्या स्ट्रेन्डिंगचे या व्हायब्रेशनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे विशेषत बर्फाच्या असमान थरांमध्ये हे व्हायब्रेशन कंडक्टरमध्ये फ्लॅशओव्हरला कारणीभूत ठरू शकतात म्हणजे जर ते आडव्या व्यूहरचनाऐवजी उभ्या पद्धतीने ठेवलेले असतील तर फ्लॅशओव्हर होण्याची शक्यता आहे आणि हे व्हायब्रेशन रोखणे अवघड आहे परंतु कंडक्टरच्या सरपटणे किंवा हलने याचा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचे आडवे कॉन्फिगरेशन वापरले जाऊ शकते तर पर्वतीय भागांमध्ये कंडक्टरचे होरिझोंटल कॉन्फिगरेशन असणे योग्य असते त्यानंतर वर्टीकल स्पॅसिंग तर याचबरोबर सॅग आणि टेन्शन हा धडा संपला आहे सर्व धड्याची उजळणी करणे मुख्यतः वेगवेगळ्या या उंचीवर असणाऱ्या टॉवर्सचीआणि समान उंचीवर असणाऱ्या टॉवर्सची आणि आणि बर्फ जमा होणे हवेचा दबाव या सर्व गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा जर तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा शंका असेल तर मला ई मेलद्वारे कळवा मी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू